पेटंटयोग्यता शोधामध्ये सुसूत्रता आणण्याची कारणे पेटंटयोग्यता शोधामध्ये सुसूत्रता आणण्याची कारणे नवशोधाचे पेटंट फाईल करायचे की नाही हे निश्चित करण्यासाठी पेटंटयोग्यता शोध घेणे आवश्यक असते नवशोधाचे पेटंट फाईल करायचे की नाही हे निश्चित करण्यासाठी पेटंटयोग्यता शोध घेणे आवश्यक असते तेव्हा असा शोध घेण्यासाठी त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची पाच कारणे आहेत तेव्हा असा शोध घेण्यासाठी त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची पाच कारणे आहेत यातील पहिले कारण म्हणजे पेटंट संदर्भातील खर्च होय यातील पहिले कारण म्हणजे पेटंट संदर्भातील खर्च होय पेटंटसाठी अर्ज फाईल करण्याच्या खर्चापेक्षा पेटंटयोग्यता शोध घेण्यासाठी होणारा खर्च हा कमी आहे पेटंटसाठी अर्ज फाईल करण्याच्या खर्चापेक्षा पेटंटयोग्यता शोध घेण्यासाठी होणारा खर्च हा कमी आहे तसेच पेटंटयोग्यता शोध तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे याचे निर्देशन करतो तसेच पेटंटयोग्यता शोध तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे याचे निर्देशन करतो तेव्हा पेटंटयोग्यता शोध म्हणजे एक प्रकारे पेटंट संदर्भातील धोका निश्चित करणारा प्रयत्न होय तेव्हा पेटंटयोग्यता शोध म्हणजे एक प्रकारे पेटंट संदर्भातील धोका निश्चित करणारा प्रयत्न होय पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे हे समजण्यास मदत होते पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची किती शक्यता आहे हे समजण्यास मदत होते तुम्ही पेटंटची अधिक प्रमाणात संख्या असलेल्या एखाद्या क्षेत्रात काम करत असाल किंवा पेटंट कायद्यामधील काही अक्षेप किंवा अपवादात्मक तरतुदींमुळे तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची शक्यता कमी असेल तेव्हा अशा परिस्थितीत पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुम्ही खर्चामध्ये बचत करू शकता तुम्ही पेटंटची अधिक प्रमाणात संख्या असलेल्या एखाद्या क्षेत्रात काम करत असाल किंवा पेटंट कायद्यामधील काही अक्षेप किंवा अपवादात्मक तरतुदींमुळे तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळण्याची शक्यता कमी असेल तेव्हा अशा परिस्थितीत पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुम्ही खर्चामध्ये बचत करू शकता कारण पेटंटयोग्यता शोधा ऐवजी तुम्ही पेटंट फाईल केले आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आले की पेटंट कार्यालयातील अक्षेपा मुळे तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही तर त्यापोटी तुमचा बराच खर्च झालेला असेल कारण पेटंटयोग्यता शोधा ऐवजी तुम्ही पेटंट फाईल केले आणि त्यानंतर तुमच्या लक्षात आले की पेटंट कार्यालयातील अक्षेपा मुळे तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही तर त्यापोटी तुमचा बराच खर्च झालेला असेल तेव्हा पेटंटयोग्यता शोधामध्ये सुसूत्रता आणणे यामध्ये खर्चामध्ये बचत करणे हे प्रथम कारण होय तेव्हा पेटंटयोग्यता शोधामध्ये सुसूत्रता आणणे यामध्ये खर्चामध्ये बचत करणे हे प्रथम कारण होय पेटंटयोग्यता शोधा मध्ये सुसूत्रता आणण्याचे दुसरे कारण म्हणजे या शोधाच्या माध्यमातून पेटंटसाठी योग्य प्रकारे अर्ज तयार करण्यास मदत होते पेटंटयोग्यता शोधा मध्ये सुसूत्रता आणण्याचे दुसरे कारण म्हणजे या शोधाच्या माध्यमातून पेटंटसाठी योग्य प्रकारे अर्ज तयार करण्यास मदत होते पेटंटची ड्राफ्टिंग परिणामकारक रित्या करता येते पेटंटची ड्राफ्टिंग परिणामकारक रित्या करता येते कारण पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून आपणास आपल्या शोधाच्या नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्यांची योग्य माहिती होते आणि त्या शोधा मधील कोणती नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये पेटंटयोग्य ठरू शकतील हेही जाणून घेता येते कारण पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून आपणास आपल्या शोधाच्या नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्यांची योग्य माहिती होते आणि त्या शोधा मधील कोणती नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्ये पेटंटयोग्य ठरू शकतील हेही जाणून घेता येते शोधा संबंधीच्या पूर्वशोधा च्या माध्यमातून या प्रकारच्या पूर्वी झालेल्या शोधांची माहिती मिळते शोधा संबंधीच्या पूर्वशोधा च्या माध्यमातून या प्रकारच्या पूर्वी झालेल्या शोधांची माहिती मिळते आणि त्या शोधा मधील कोणत्या वैशिष्ट्यांना पेटंट मान्यता मिळाली हेही समजण्यास मदत होते आणि त्या शोधा मधील कोणत्या वैशिष्ट्यांना पेटंट मान्यता मिळाली हेही समजण्यास मदत होते पेटंटयोग्यता शोध अहवाला द्वारे आपल्या शोधाच्या पेटंटयोग्य आणि पेटंटअयोग्य किंवा क्षुल्लक वैशिष्ट्यांची निश्चिती करता येते पेटंटयोग्यता शोध अहवाला द्वारे आपल्या शोधाच्या पेटंटयोग्य आणि पेटंटअयोग्य किंवा क्षुल्लक वैशिष्ट्यांची निश्चिती करता येते पेटंट ड्राफ्टिंग करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे पेटंट ड्राफ्टिंग करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे जर पेटंट एटर्नी यांना शोधा संबंधीच्या ज्ञानक्षेत्रा ची व्यवस्थित माहिती नसेल तर ते पेटंट एजंट ना शोधाच्या पेटंटयोग्य नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्यांची व पेटंट अयोग्य वैशिष्ट्यांची निश्चिती करण्यात मदत करू शकत नाहीत जर पेटंट एटर्नी यांना शोधा संबंधीच्या ज्ञानक्षेत्रा ची व्यवस्थित माहिती नसेल तर ते पेटंट एजंट ना शोधाच्या पेटंटयोग्य नवनिर्मितीक्षम वैशिष्ट्यांची व पेटंट अयोग्य वैशिष्ट्यांची निश्चिती करण्यात मदत करू शकत नाहीत पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे आणखीही काही फायदे आहेत पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे आणखीही काही फायदे आहेत पेटंटसाठी अर्ज तयार करत असताना तुमच्या शोधाशी संबंधित पूर्व शोध अहवालांमधून तुमच्या शोधाशी निगडीत असलेला भाग तुमच्या पेटंट अर्जामध्ये योग्य त्या संदर्भासह घेऊ शकता पेटंटसाठी अर्ज तयार करत असताना तुमच्या शोधाशी संबंधित पूर्व शोध अहवालांमधून तुमच्या शोधाशी निगडीत असलेला भाग तुमच्या पेटंट अर्जामध्ये योग्य त्या संदर्भासह घेऊ शकता यामुळे तुमच्या वेळ व श्रमा मध्ये मोठी बचत होऊ शकते यामुळे तुमच्या वेळ व श्रमा मध्ये मोठी बचत होऊ शकते तेव्हा पूर्व शोध अहवालांमधून तुमच्या शोधाशी निगडीत असलेला भाग योग्य त्या संदर्भांचा उल्लेख करून तुम्ही तुमच्या पेटंट अर्जामध्ये समाविष्ट करू शकता तेव्हा पूर्व शोध अहवालांमधून तुमच्या शोधाशी निगडीत असलेला भाग योग्य त्या संदर्भांचा उल्लेख करून तुम्ही तुमच्या पेटंट अर्जामध्ये समाविष्ट करू शकता पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे तिसरे कारण व्यवसायाशी निगडीत आहे पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे तिसरे कारण व्यवसायाशी निगडीत आहे आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्णता अर्जित करणे यासाठी मुख्यतः पेटंट मान्यता घेतली जाते आपल्या ज्ञान क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्णता अर्जित करणे यासाठी मुख्यतः पेटंट मान्यता घेतली जाते नवशोधा संबंधीच्या पूर्व शोध अहवालाच्या किंवा पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या द्वारे तुम्ही पेटंट फाईल करून तुमच्या शोधाच्या द्वारे विशिष्ट क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्णता अर्जित करू शकता का याची चाचपणी करू शकता नवशोधा संबंधीच्या पूर्व शोध अहवालाच्या किंवा पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या द्वारे तुम्ही पेटंट फाईल करून तुमच्या शोधाच्या द्वारे विशिष्ट क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्णता अर्जित करू शकता का याची चाचपणी करू शकता तसेच या शोध अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधाच्या पेटंटमान्यते मधील संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी इतर पर्यायी मार्ग मिळू शकतात तसेच या शोध अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधाच्या पेटंटमान्यते मधील संभाव्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी इतर पर्यायी मार्ग मिळू शकतात त्याचबरोबर या शोध अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता प्राप्त करण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते तसेच इतर स्पर्धक तुमच्या शोधाचे अनुकरण करत आहेत काय याचीही माहिती मिळू शकते त्याचबरोबर या शोध अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शोधास पेटंट मान्यता प्राप्त करण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते तसेच इतर स्पर्धक तुमच्या शोधाचे अनुकरण करत आहेत काय याचीही माहिती मिळू शकते कारण ज्या क्षेत्रांमध्ये पेटंटची संख्या अधिक असते या क्षेत्रामध्ये स्पर्धक इतर पेटंटची परवाने मिळवून बाजारामध्ये उत्पादने उतरवू शकतात कारण ज्या क्षेत्रांमध्ये पेटंटची संख्या अधिक असते या क्षेत्रामध्ये स्पर्धक इतर पेटंटची परवाने मिळवून बाजारामध्ये उत्पादने उतरवू शकतात तेव्हा पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळविणे आणि बाजारपेठांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त करणे हे पेटंटयोग्यता शोध अहवालाचे व्यवसायिक कारण होय तेव्हा पेटंटयोग्यता शोधाच्या माध्यमातून तुमच्या शोधास पेटंट मान्यता मिळविणे आणि बाजारपेठांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त करणे हे पेटंटयोग्यता शोध अहवालाचे व्यवसायिक कारण होय पेटंट फाईल करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खर्च येतो पेटंट फाईल करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर खर्च येतो पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या माध्यमातून नवशोधास विकसित करायचे की नाही याची निश्चिती तुम्ही करू शकता पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या माध्यमातून नवशोधास विकसित करायचे की नाही याची निश्चिती तुम्ही करू शकता पेटंट फाईल करण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे जर शोधकर्त्यास हा खर्च झेपत नसेल तर तो पेटंटयोग्यता शोध अहवाला ऐवजी वैधता शोध किंवा वैधता अभ्यास याची निवड करू शकतो पेटंट फाईल करण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे जर शोधकर्त्यास हा खर्च झेपत नसेल तर तो पेटंटयोग्यता शोध अहवाला ऐवजी वैधता शोध किंवा वैधता अभ्यास याची निवड करू शकतो या दोन बाबी तील फरक आपण पूर्वीच पाहिला आहे या दोन बाबी तील फरक आपण पूर्वीच पाहिला आहे पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे चौथे कारण म्हणजे पेटंट कायद्यातील पेटंट मान्यते संदर्भातील ज्यास प्रोसेक्युशन हिस्टरी ईस्टपेल म्हणतात खटला टाळणे शक्य होते पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे चौथे कारण म्हणजे पेटंट कायद्यातील पेटंट मान्यते संदर्भातील ज्यास प्रोसेक्युशन हिस्टरी ईस्टपेल म्हणतात खटला टाळणे शक्य होते पेटंट विषयक खटल्यांमध्ये तुमच्या शोधा संदर्भात पूर्व शोधातील मिळते जुळते घटक टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या शोधातील दाव्यांची व्याप्ती मर्यादित करता त्यास 'प्रोसेक्युशन हिस्टरी इस्टॉपेल' असे म्हणतात पेटंट विषयक खटल्यांमध्ये तुमच्या शोधा संदर्भात पूर्व शोधातील मिळते जुळते घटक टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या शोधातील दाव्यांची व्याप्ती मर्यादित करता त्यास 'प्रोसेक्युशन हिस्टरी इस्टॉपेल' असे म्हणतात जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या शोधातील दाव्यांची व्याप्ती मर्यादित करता तेव्हा अशा खटल्यांमधील समानतेचे तत्व तुमच्या पेटंट संदर्भातील दाव्यास लागू होत नाही जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या शोधातील दाव्यांची व्याप्ती मर्यादित करता तेव्हा अशा खटल्यांमधील समानतेचे तत्व तुमच्या पेटंट संदर्भातील दाव्यास लागू होत नाही समानतेचे तत्व या तत्वाची व्याप्ती मर्यादित आहे समानतेचे तत्व या तत्वाची व्याप्ती मर्यादित आहे तुमच्या शोधा संदर्भात पूर्व शोध अहवाल आणि पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त केल्यामुळे तुमच्या शोधाचे पेटंट अर्ज कशा पद्धतीने तयार करायचे जेणेकरून तुमच्या शोधाचे संरक्षण करता येईल तसेच तुमच्या शोधा संदर्भात संभाव्य बदल व सुधारणा कशा पद्धतीने करता येतील याची माहिती तुम्हाला प्राप्त होते तुमच्या शोधा संदर्भात पूर्व शोध अहवाल आणि पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त केल्यामुळे तुमच्या शोधाचे पेटंट अर्ज कशा पद्धतीने तयार करायचे जेणेकरून तुमच्या शोधाचे संरक्षण करता येईल तसेच तुमच्या शोधा संदर्भात संभाव्य बदल व सुधारणा कशा पद्धतीने करता येतील याची माहिती तुम्हाला प्राप्त होते हे कशा पद्धतीने शक्य होते हे कशा पद्धतीने शक्य होते तर शोधा संबंधी पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या द्वारे संबंधित ज्ञानक्षेत्रांची परिपूर्ण माहिती आपणास घेता येते तर शोधा संबंधी पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या द्वारे संबंधित ज्ञानक्षेत्रांची परिपूर्ण माहिती आपणास घेता येते अमेरिकेतील फेस्टॉ प्रकरणांमध्ये हे तत्व प्रस्थापित झाले आहे अमेरिकेतील फेस्टॉ प्रकरणांमध्ये हे तत्व प्रस्थापित झाले आहे तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या माध्यमातून आपणास आपल्या शोधा संदर्भात संभाव्य सुधारणा संदर्भातील अडचणी टाळता येतात ज्याचा उल्लेख प्रोसेक्युशन हिस्टरी इस्टॉपेल यासंदर्भात आपण पूर्वीच केला आहे ज्यामध्ये पेटंट खटल्यादरम्यान तुम्ही तुमच्या शोधा संदर्भातील काही दावे सोडून देऊ शकता तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या माध्यमातून आपणास आपल्या शोधा संदर्भात संभाव्य सुधारणा संदर्भातील अडचणी टाळता येतात ज्याचा उल्लेख प्रोसेक्युशन हिस्टरी इस्टॉपेल यासंदर्भात आपण पूर्वीच केला आहे ज्यामध्ये पेटंट खटल्यादरम्यान तुम्ही तुमच्या शोधा संदर्भातील काही दावे सोडून देऊ शकता या स्थितीमध्ये समानतेचे तत्व पेटंट अर्जदारास लावले जात नाही या स्थितीमध्ये समानतेचे तत्व पेटंट अर्जदारास लावले जात नाही पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे पाचवे कारण म्हणजे याद्वारे तुमच्या शोधासंदर्भात परदेशांमध्ये पेटंट फाईल करायचे की नाही याची निश्चिती करता येते पेटंटयोग्यता शोध अहवाल प्राप्त करण्याचे पाचवे कारण म्हणजे याद्वारे तुमच्या शोधासंदर्भात परदेशांमध्ये पेटंट फाईल करायचे की नाही याची निश्चिती करता येते तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल तुम्हास तुमच्या शोधाच्या पेटंट मान्यतेमध्ये येणाऱ्या संभाव्य अक्षेपा विषयी योग्य ती माहिती पुरविते तेव्हा पेटंटयोग्यता शोध अहवाल तुम्हास तुमच्या शोधाच्या पेटंट मान्यतेमध्ये येणाऱ्या संभाव्य अक्षेपा विषयी योग्य ती माहिती पुरविते कारण पेटंटयोग्यता शोध अहवाल तयार करणाऱ्या व्यक्तीस तुम्ही ज्या पद्धतीची माहिती पुरविता त्याआधारे कुठल्या परिक्षेत्रात तुम्ही तुमच्या शोधाचे पेटंट फाईल करू इच्छिता याविषयीची योग्य माहिती तुम्हाला या शोधा द्वारे पुरविली जाते कारण पेटंटयोग्यता शोध अहवाल तयार करणाऱ्या व्यक्तीस तुम्ही ज्या पद्धतीची माहिती पुरविता त्याआधारे कुठल्या परिक्षेत्रात तुम्ही तुमच्या शोधाचे पेटंट फाईल करू इच्छिता याविषयीची योग्य माहिती तुम्हाला या शोधा द्वारे पुरविली जाते